तर आपले स्वागत आहे हे व्याख्यान 44 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलत आहोत आणि विशेषतः आम्ही या रेषीय परिवर्तनांसाठी रँक आणि नलीटी थेरम आणि रेषात्मक परिवर्तनांचे कर्नल आणि प्रतिमा याबद्दल देखील चर्चा करू तर मी लिनिअर मॅपिंग किंवा लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हे सुरु करणार आहे तर आम्ही या दोन वेक्टर स्पेसबद्दल बोलू तर X आणि Y दोन वेक्टर स्पेस आणि मॅपिंग असू शकतात यांना खालील दोन अटी पूर्ण झाल्यास लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन किंवा लिनिअर मॅपिंग म्हटले जाते तर या अटी कोणत्या आहेत या वेक्टर स्पेस X मधील कोणत्याही वेक्टर u आणि v साठी जर आपण हे परिवर्तन लागू केले तर तर या दोन अटींपैकी ही एक अट आहे ज्यास एक लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन आहे असे म्हणणे आवश्यक आहे रिअल संख्येच्या सेट व इथल्या कुठल्याही वेक्टरच्या कुठल्याही स्केलर k साठी दुसरा या F ने देखील या k स्केलरच्या गुणाकाराच्या चे गुणाकार केल्याचे परिपूर्ण केले पाहिजे तर रेषात्मकतेसाठी आपल्याकडे या दोन अटी आवश्यक आहेत एक ही आहे आणि दुसरी आमची अट आहे की या नकाशाने देखील समाधानी केले पाहिजे तर येथे 2 टिपण्णी एक उपरोक्त दिलेल्या 2 अटी तर या 2 अटी ज्याबद्दल आम्ही नुकतेच या आणि वर चर्चा केली आहे आणि या दोन शर्ती एकामध्ये एकत्र केल्या जाऊ शकतात आणि त्यानुसार येथे आपण मुळात दोन एकत्र करत आहोत तर या u प्लस v च्या व्यतिरिक्त ही एक होती जी आधीपासूनच येथे आहे आणि हे च्या बरोबर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ पहिल्या चरणात आपण त्याला आणि नंतर या समजू ही कंडिशन नंबर 1 आहे आणि कंडिशन नंबर 2 आता च्या समान असावे तर दोन्ही अटी सॅटीसफाईड आहेत एकदा ही अट आणि आम्ही ती बरोबर असल्यास लागू केली तर आम्ही असे म्हणू शकतो की दिलेले परिवर्तन एक लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन आहे तर पुन्हा हे लक्षात घ्या की साठी तर दुस या स्थितीत उदाहरणार्थ आपण ठेवले तर ते आपल्याला F देईल तर 0 हे u मध्ये जे वेक्टर स्पेसचे गुणधर्म आहे ते 0 वेक्टर असावे तर येथे आपल्याकडे हे 0 या मध्ये आहे म्हणून जेव्हा आपण 0 हे ला गुणाकार करतो तेव्हा हे या वेक्टर स्पेस X मधील एक घटक असतो आणि पुन्हा या 0 घटकात ला 0 एलिमेंट दिले पाहिजे तर येथे आपल्याला हे 0 च्या बरोबरीने मिळणे आवश्यक आहे तर हा Y चा घटक आहे तर आपल्याकडे 0 आणि या Y मधील काहीतरी असल्यास हीच गोष्ट पुन्हा धरावी या Y मध्ये पुन्हा 0 वेक्टर द्या तर येथे याचा अर्थ असा की प्रत्येक रेषात्मक नकाशा या डोमेन Y मधील 0 वेक्टरला या श्रेणी Y मधील 0 वेक्टरकडे घेऊन जातो तर ही आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी आहे जी आपण वेक्टर स्पेससाठी त्वरित शोधू शकतो म्हणजेच हे तर 0 ने वेक्टर स्पेस Y मधील 0 वेक्टरला नकाशा द्यावा म्हणून आम्ही काही उदाहरणे पाहतो जिथे आपल्याला हे लिनिअर मॅप दिसतात तर प्रथम येथे F हा एक लिनिअर मॅप असू द्या सह तर येथे या चे प्रत्येक घटक जे या x y z द्वारे दर्शविले गेले आहेत आणि ते यास x y 0 मॅप करतात तर या xy प्लेनवर त्या बिंदूचा अंदाज आहे तर हा मॅप एक लिनिअर मॅप आहे की नाही हे आम्ही सत्यापित करू शकतो तर आम्ही या मधून दोन घटक घेतो तर या चे 2 सदस्य एक म्हणजे आणि इतर एक आम्ही हा घेतला आहे आणि आता पहिल्या प्रॉपर्टीची ही दोन प्रॉपर्टीज अशी आहे की जेव्हा आम्ही लागू करतो तेव्हा त्यांनी आम्हाला द्यावे आणि आम्ही ते येथे तपासू तर या रेषात्मकतेची पहिली अट पूर्ण झाली आहे आणि आता आपण दुसर्या बाबतीतही तपासू जे या प्रकरणातही ट्रेव्हिल आहे तर या k कुठल्याही स्केलर क्रमांकासाठी आम्ही याचा विचार करतो तर येथे दोन्ही अटी आणि देखील आहेत तर लिनिअर मॅपचे दोन्ही गुणधर्म समाधानी आहेत आणि म्हणूनच हा दिलेला नकाशा येथे ते बिंदू मॅप करते हा एक प्रोजेक्शन मॅप आहे आणि तो लिनिअर मॅप आहे जो आम्ही येथे अगदी बरोबर दर्शविला आहे तर दुसरे उदाहरण आपण हे घेऊ हे कार्य ने परिभाषित केले आहे मॅपची व्याख्या म्हणून केली आहे आता हा प्रश्न आहे की हा लिनिअर मॅप आहे की तो लिनिअर मॅप नाही आणि हे येथून स्पष्ट आहे कारण लिनिअर मॅपचा एक गुणधर्म असा आहे की तो नेहमी 0 ते 0 पर्यंत मॅप करतो आणि आपल्याकडे येथे मध्ये आपला 0 घटक शिवाय काहीच नाही जो मधील घटक आहे तर हा घटक घटकास तो लिनिअर मॅपसाठी आवश्यक असल्यास तो या लिनिअर मॅपची आवश्यक अट आहे परंतु येथे आपण काय नोंदवले आहे जे आपण हे लागू करताना आपल्याला काय मिळत आहे आम्हाला मिळत आहेत तर अशाप्रकारे हे लिनिअर मॅप असू शकत नाही कारण ते घटकास घटकाचे मॅपिंग करीत नाही परंतु तो घटकास घटकाचे मॅपिंग करीत आहे जे लिनिअर मॅप असू शकत नाही तर आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आपण पाहुया की हे मॅट्रिक्स देखील लिनिअर मॅप सारखे आहेत कारण आपण कोणतेही मॅट्रिक्स घेतो आणि A या नियमांद्वारे या ते X मीटर पर्यंत बदल आहे जर आपण A पर्यंत गुणाकार केले तर x x या मधील एक घटक आहे मग आपल्याला मध्ये एक घटक मिळेल तर A हा या ते पर्यंतच्या मॅप सारखा आहे कारण तो येथे ही व्याख्या घेत आहे तर आपले फंक्शन सारखे आहे तर हे या वरून मॅपिंग करीत आहे तर जर हे m×n मॅट्रिक्स असेल तर ते मधील एका घटकास घटक बनवते आणि हे सहजतेने पाहू शकते कारण जर आपण येथे विचार केला तर हा एक मॅट्रिक्स m×n ऑर्डरचा आहे तर हे वर आणि नंतर ही th पंक्ती आहे तर आणि आपल्याकडे शेवटच्या घटकावर आहे तर हे A हा क्रमित करणारा एक मॅट्रिक्स आहे m×n आणि जर आपण या चा विचार केला तर याचा अर्थ असा की आता A ने येथे गुणाकार करेल तर हे चे आहे याचा अर्थ असा की त्याचे n घटक आहेत तर आणि आता आपण या गुणाबद्दल चर्चा केली तर काय होईल ही पंक्ती या स्तंभात गुणाकार होईल तर आपण येथे पोहोचू या नंतर हे गुणाकार होईल तर आपल्याला या m ओळी मिळतील तर ही पहिली पंक्ती ही गणित पंक्ती आहे तर येथे उत्पादन म्हणून आम्हाला या वरून वेक्टर मिळेल कारण यात मीटर घटक असतील आणि म्हणून हा वेक्टर चा असेल जेव्हा आपल्याकडे m क्रॉस n ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल आणि जर आपण वरून वेक्टर गुणाकार करू तर हे स्पेसमध्ये हा वेक्टर असेल म्हणून या क्रमवारीत सर्व मेट्रिक्स आम्ही m × n लिनिअर मॅप म्हणून विचार करू शकतो लिनिअर मॅप का मॅट्रिक्सच्या छान गुणधर्मांमुळे तर प्रथम आपण हे पाहिले आहे की हा काही नाही परंतु आता यास x हा घटक जो एक चा मॅपिंग बनवित आहे आणि तो आपल्याला या मध्ये या y मध्ये एक घटक देत आहे तर हे ते पर्यंतचे मॅप करते जे स्पष्ट आहे आणि ही लिनिअर प्रॉपर्टी जेव्हा आम्ही हे लागू करतो तेव्हा ते दोन गुणधर्म असतात तर u आणि v त्या मधील घटक आहेत तर जेव्हा आम्ही लागू करतो तेव्हा आपल्याला काय मिळेल ही मॅट्रिक्सची स्वतःची प्रॉपर्टी आहे तर आणि हेच आम्ही लिनिअर मॅप शोधत होतो हे गुणधर्मांपैकी एक आहे जे लिनिअर मॅपसाठी समाधानी असणे आवश्यक आहे आणि दुसरे जे तर हे च्या बरोबरीचा असावा आणि ही मॅट्रिक्सची आणखी एक प्रॉपर्टी आहे जी आपल्याला पाहिजे असल्यास आम्ही सहजपणे सत्यापित करू शकतो तर ऑर्डर m×n च्या मॅट्रिक्ससाठी लिनिअर मॅपिंगचे दोन्ही गुणधर्म मॅट्रिक्ससाठी समाधानी आहेत तर प्रत्येक m×n मॅट्रिक्स मॅप्स आणि या मॅट्रिक्सच्या या एन्ट्रीज नक्कीच वास्तविक आहेत तर त्या मधून मधील घटकांचे मॅप्स बनवतात तर हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याबद्दल आपण या व्याख्यानातून अधिक शोध घेणार आहोत की हे मॅट्रिक्स काहीच नसून ते लिनिअर मॅप आहेत तर उदाहरणार्थ येथे उदाहरण म्हणून आम्ही हा पाहतो आणि चे संबंध दिले आहेत तर हा F एक लिनिअर मॅप आहे आणि आपल्याला ते तपासून पहावे लागेल आणि तपासणी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण दोन घटक घ्या आणि नंतर पहा की ही आपल्याला देते आणि दुसरी अट ते आहे तर आम्ही या मॅपवर त्या 2 अटी स्वतंत्रपणे तपासू शकतो आम्ही प्रत्यक्षात काय पाहण्याची इतर शक्यता की ही येथे पहा आणि जर आपण मॅट्रिक्सचे गुणधर्म आठवले तर आपण या मॅट्रिक्स वेक्टर गुणाकाराच्या रूपात ठेवू शकतो कारण s या स्तंभात येथे गुणाकार आहे t येथे या स्तंभात गुणाकार आहे आणि तेच मॅट्रिक्स गुणधर्मचे वेक्टर गुणाकार आहे जर आपण या दोन स्तंभांना मॅट्रिक्सचा पहिला आणि दुसरा स्तंभ म्हणून ठेवले तर येथे पुन्हा कॉलम वेक्टर आहे जेणेकरून गुणाकार जे या वेक्टरला अधिक वेळा या वेक्टरला पुन्हा वेळा देतील याचा अर्थ असा आहे की आपण हे मॅट्रिक्स म्हणून लिहू शकता ज्यांचे स्तंभ हे दिलेले वेक्टर आहेत 2 वजा 1 4 आणि 3 5 वजा 3 आणि आता तिथे कॉलम वेक्टर म्हणून ठेवू शकत नाही म्हणून जेव्हा आम्ही येथे हे प्रॉडक्ट पाहतो तेव्हा असे होते मग आम्ही काय पाहिले आहे की हे मेट्रिक्स लिनिअर मॅप आहेत तर आपल्याला दुसरे काही तपासण्याची गरज नाही कारण आपण हे मॅट्रिक्सच्या दृष्टीने हे लिहू शकतो आणि म्हणून हे एक लिनिअर मॅप असावे हा एक लिनिअर मॅप दर्शविण्यासाठी हे मूलभूत डेरिव्हेटिव्ह केल्याशिवाय आपण मॅट्रिक्स मॅप म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो आणि म्हणूनच हा F एक लिनिअर मॅप आहे कारण आम्ही मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्सच्या दृष्टीने लिहिले आहे लिनिअर मॅप आहेत तर येथे चर्चा करण्यासाठी आणखी एक मुद्दा ज्याला कर्नल आणि लिनिअर मॅपिंगची प्रतिमा म्हणतात आणि हे पुन्हा एक लिनिअर मॅप बनू जे X मधील घटकांकडे Y मधील घटकांकडे मॅप बनवते आणि कर्नल F अशी परिभाषित केली आहे जी Ker ची व्याख्या आहे तर हे येथे कर्नल आहे तर आपल्याकडे हा वेक्टर स्पेस X आहे आमच्याकडे ही वेक्टर स्पेस आहे आणि कर्नल म्हणजे काय आपण हे सर्व बिंदू येथे X मध्ये संकलित करू आणि जर त्यांनी Y मधील या 0 घटकाचा नकाशा बनविला तर मग या संचाला या मॅपिंगचे कर्नल म्हटले जाईल F तर F च्या कर्नलची ही व्याख्या आहे X मधील सर्व घटक जे Y मोल 0 घटकास नकाशावर आणतात नैसर्गिकरित्या 0 रेषा तेथे असणे आवश्यक आहे कारण 0 रेषेच्या नकाशासाठी 0 ला नकाशा असणे आवश्यक आहे तर निश्चितपणे 0 या कर्नलमध्ये असतील परंतु या कर्नलमध्ये 0 घटकांव्यतिरिक्त बरेच इतर घटक असू शकतात तर तिथे आणखीन एक आहे त्याला इमेज म्हणतात Im आहे म्हणून आम्ही येथे आहोत ज्या आम्ही सामान्यपणे चर्चा करतो त्या प्रतिमा आहेत तर आम्ही या सर्व घटकांचा संग्रह करू जे या X मधील काही घटकांचे नकाशा आहेत तर केर F आणि Im या दोन परिभाषांसह आपण सह हे सोपे उदाहरण पाहू हा पुन्हा त्याचा प्रक्षेपण नकाशा आहे तर येथे मधील हे कोणतेही घटक हे xy प्लेनवर x y 0 नकाशा करते तर Im काय आहे तर इमेज F आपण ज्या y मधील सर्व घटक शोधत आहोत ज्याची पूर्व प्रतिमा X मध्ये आहे याचा अर्थ असा आहे की मधील सर्व बिंदू आहेत ज्याचा तिसरा घटक 0 आहे कारण ते उमेदवार आहेत Y आणि जेव्हा c हे 0 असेल तेव्हा संबंधित घटक X मध्ये देखील आहेत आणि हे a आणि b शिवाय काहीही नाही तर या मॅपिंगची इमेज ज्याचा तिसरा घटक 0 आहे अशा सर्व बिंदूंशिवाय काही नाही याचा अर्थ असा की सर्व बिंदू a आणि b साठी ही पुन्हा वास्तविक संख्येशी संबंधित आहे तर ही इमेज येथे आहे आणि जेव्हा आपण येथे सर्व पॉइंट्स सेट केले आहेत जिथे हा तिसरा घटक 0 आहे तो xy प्लेनशिवाय काही नाही म्हणूनच आम्ही आधीपासूनच चर्चा केली आहे की हे मॅपिंग काहीच नाही परंतु ते या मधील बिंदू नकाशाच्या प्लेनकडे वळवते आणि तेच आपण ज्या प्रोजेक्शन मॅप बद्दल बोलत आहोत आणि म्हणूनच ही प्रतिमा या xy प्लेन शिवाय काही नाही कारण हे केवळ xy प्लेनास सूचित करते तर इमेज तिथे xy प्लेनमध्ये आहे कर्नल हे सर्व X चे ते बिंदू आहेत ज्यांचा मॅप 0 आहे ते 0 वर मॅप करतात म्हणून या लिनिअर मॅपच्या परिभाषानुसार येथे कोणतेही बिंदू मॅपवर मॅप करतात तर तिसरा 0 वर सेट केला जाईल म्हणून आम्हाला ते सर्व घटक हवे आहेत ज्यांचे X मधील ते घटक ज्यांचे नकाशा 0 घटक आहेत तर जर आपण येथे a b 0 बिंदू घेतला तर नंतर आणि जेव्हा आम्ही लागू करतो तर मुद्दा असा आहे की जर आपण हा नकाशा कोठे किंवा कुठल्याही घटकास लागू केला जेथे आपण हा पहिला 0 आणि दुसरा घटक 0 घेतला आहे तर हे काहीच होणार नाही परंतु हा 000 घटक असेल तर यात एक 0 घटक x y 0 आहे तर आम्ही या मधील त्या बिंदू शोधत आहोत कारण त्यांची घटकांची प्रतिमा y मधील 0 घटकाशिवाय काही नाही तर या मॅपिंगचे कर्नल तयार होईल आणि हे अगदी z अक्ष आहे कारण z अक्षावर x हे 0 आहे आणि y हे 0 आहे तर संपूर्ण z अक्षा मधील या 0 घटकाशी मॅप होईल आणि येथे नैसर्गिक आहे कारण जेव्हा आपण प्रोजेक्शन घेतो तेव्हा z अक्ष z अक्षाचे मूळ हे मधील 0 घटकाचा अर्थ असण्याशिवाय काही नाही तर येथे इमेज हे xy प्लेन आहे आणि F ची कर्नल z अक्षाशिवाय काहीच नाही कारण संपूर्ण z अक्ष या उगमस्थानावर मॅपिंग करीत आहे आणि प्रतिमेचा अर्थ असा आहे की xy प्लेनमधील सर्व बिंदू या मॅपिंगची प्रतिमा आहेत तर इथे एक छान प्रमेय आहे की लिनिअर मॅपिंग असेल मग F ची कर्नल तर F ची ही कर्नल आणि X ची सब स्पेस आहे आणि F ची प्रतिमा देखील X ची सब स्पेस आहे तर आपण येथे हे औपचारिकपणे सिद्ध करणार नाही परंतु कर्नल आणि या प्रतिमेच्या परिभाषानुसार हे अगदी सोपे आहे आम्ही विचार करू शकतो की ते एक सब स्पेस तयार करतील कारण कर्नल येथे सर्व घटकांखेरीज काही नव्हते ज्याचे मॅप्स 0 आहेत तर आपल्याला मूलतः सब स्पेस चे जवळचे गुणधर्म पहावे लागतील जर आपण कोणतेही दोन घटक घेतले आणि ते 0 वर मॅप केले तर त्यांची बेरीज 0 ला देखील मिळेल तर बेरीजची बेरीज देखील त्याच कर्नलशी संबंधित असेल आणि त्याच प्रमाणे प्रतिमेसाठी देखील आपण विचार करू शकतो नेमके तेच विचार तर येथे मुद्दा असा आहे की हे कर्नल आणि प्रतिमा सब स्पेस बनवतात आणि आणखी एक चांगले प्रमेय आहे जे नंतर वापरल्या जातील समजा हा हा वेक्टर स्पेस X आहे आणि समजा ही F लिनिअर मॅप असेल तर त्यांची या बिंदूची प्रतिमा x मधील या वेक्टरचे जे वेक्टर स्पेस X नंतर हे देखील प्रतिमा F चे विस्तार करेल तर हा एक अतिशय चांगला मुद्दा आहे जर आपल्याला या स्पेस x मधील वेक्टर माहित असतील आणि हे आपल्याला माहित असेल की हे वेक्टर वेक्टर स्पेस x चे विस्तारित करतात आणि आम्हाला मॅपिंग माहित आहे की F नंतर हे करतील फक्त इमेज F टाका आणि पुराव्याची कल्पना अगदी सोपी आहे म्हणून जर आपण आता प्रतिमेच्या F मध्ये बिंदू घेतल्यास आणि X अस्तित्वात आहे कारण हा प्रतिमेचा एक बिंदू आहे तर या वेक्टर स्पेस X मध्ये X अस्तित्वात असावा की F हा xy च्या समान असेल आणि मग आपण हा x घेतो कारण या वेक्टर स्पेस x मधील कोणत्याही घटकाला चे रेषीय जोड म्हणून प्रतिनिधित्व केले जाऊ शकते कारण वेक्टर हे वेक्टर स्पेस X चे विस्तार करतात तर हे घेऊन आपण या x चे संदर्भाने प्रतिनिधित्व केले 's याचा अर्थ असा की या 's चे रेषीय संयोजन आणि आता आम्ही हा लिनिअर मॅप F वर x लागू करतो जो आपल्याला नैसर्गिकरित्या y घटक प्रदान करेल तर x वरील हे F आणि नकाशाच्या रेषात्मकतेमुळे आपण या F ला या 's च्या आत येथे घेऊ शकता कारण हे स्थिर लिनिअर मॅपची व्याख्या आहे तर आपल्याकडे आहे तर हे रेषात्मकतेमुळे आहे आणि आता आपण हे पाहतो की हा y घटक आपण या x F x m चे रेषीय संयोजन म्हणून लिहिले आहे आणि वेक्टर स्पेस मधील कोणतेही घटक y आपण रेषात्मक संयोजन म्हणून लिहू शकतो हे वेक्टर 's चे म्हणून हे वेक्टर प्रतिमा F वाढवतील तर येथे मॅट्रिक्स मॅपिंगची कर्नल आणि प्रतिमा तर कारण हे मॅट्रिक्स लिनिअर मॅप देखील आहेत तर आपण या 3 पंक्ती आणि 4 स्तंभांच्या या सोप्या उदाहरणाचा फक्त द्रुतपणे विचार केला तर आणि आम्ही सामान्यपणे येथे वरूनघेतो हे चा मानक आधार आहे ज्याची आम्ही आधी चर्चा केली आहे मागील प्रमेयानुसार आम्हाला माहित आहे की A ची प्रतिमा विस्तृत करेल हे मधील वेक्टर आहेत हे प्रतिमेमधील वेक्टर आहेत आणि आम्हाला मागील प्रमेयातून माहित आहे की हे वेक्टर इमेज स्पॅन करतील तर आम्हाला आधीपासूनच हे माहित आहे की मधील या प्रतिमे चे विस्तृत वेक्टर आहे तर या A ची प्रतिमा आहे तर हे काय आहेत हे येथे तंतोतंत स्तंभ आहेत हे दिलेल्या मॅट्रिक्सचे स्तंभ आहेत म्हणून प्रतिमा काहीही नाही परंतु प्रतिमा काहीच नाही परंतु स्तंभाच्या स्तंभांमधील या स्तंभांच्या स्पॅनच्या स्पॅनवरच आम्ही आधी चर्चा केलेली स्तंभ आहे आणि आम्ही असे पाहिले आहे की प्रतिमा या स्तंभांच्या कालावधीशिवाय काही नाही तर अशाप्रकारे ही A च्या स्तंभ जागेची तंतोतंत जागा आहे म्हणून जेव्हा आपण येथे मॅट्रिक विषयी चर्चा करतो तेव्हा कॉलम स्पेस काहीच नसली तरी ते कॉलम स्पेस काहीच वेगळे नसतात परंतु ते असतात त्याचप्रमाणे कर्नल कारण येथे कर्नल सर्व बिंदू असतील ज्यांचा मॅप 0 आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही येथे मधील सर्व बिंदू x शोधत आहोत आणि मधील 0 कोणाकडे त्याचा मॅप आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण नक्की काय पहात आहोत आम्ही या मॅट्रिक्स A च्या शून्य जागेची शून्य जागा शोधत आहोत कारण त्या शून्य जागेची परिभाषा ही होती की सर्व म्हणजे या प्रणालीचे समाधान संदर्भ पहा 3058 समीकरण आपल्याला निरर्थक जागा देते तर येथे कर्नलच्या स्वरूपात शून्य जागा मॅट्रिक्स मॅपिंगची कर्नल असलेल्या रिक्त स्थानाप्रमाणेच आहे येथे शेवटचे लिनिअर मॅपची श्रेणी आणि नुलीटी तर जेव्हा आम्ही मॅट्रिक्सच्या रँकवर चर्चा केली आहे तेव्हा प्रतिमा A ही A ची स्तंभ जागा आणि नंतर स्तंभ जागेचे आयाम लक्षात असेल तर त्या कॉलम स्पेसचे परिमाण होते जे तिथे रँक होते तर येथे लिनिअर मॅपच्या दृष्टीने लिनिअर मॅपची रँक F च्या प्रतिमेचे परिमाण असेल तर F ची प्रतिमा श्रेणी असेल तर हे रँकची अधिक सामान्य व्याख्या आहे जी मॅट्रिक्सच्या बाबतीत विशेष बाब आहे आणि आम्ही मॅट्रिक्सच्या रँक संकल्पनेवर स्वतंत्रपणे चर्चा केली आहे तर मॅट्रिक्सची रँक स्तंभ जागेचे परिमाण होते परंतु येथे आपल्याकडे अधिक सामान्य शब्दावली आहे ज्याला मॅपिंग F ची प्रतिमा म्हटले जाते तर या कर्नल F इमेजच्या परिमाणांशिवाय काहीच नाही त्याचप्रमाणे कर्नल A ही A ची शून्य जागा होती आणि येथे ही निरर्थकता ज्याला आपण शून्य जागेचे आयाम म्हणतो म्हणजे आपण ज्या शून्यतेबद्दल चर्चा केली आहे तर शून्यता कर्नलच्या परिमाणांशिवाय काहीच नाही तर या पुन्हा आमच्याकडे कर्नलविषयीच्या दोन आणखी व्याख्या आहेत ज्या आपण मॅट्रिकसाठी चर्चा केलेल्या रँकच्या व्याख्येपेक्षा जास्त सामान्य आहेत तर येथे F ची श्रेणी F च्या प्रतिमेचे परिमाण आहे आणि शून्यता F च्या कर्नलच्या परिमाणांशिवाय काहीच नाही आणि असे एक प्रमेय आहे जे X ला परिमित परिमाणांची वेक्टर स्पेस बनू द्या आणि या F ला एक होऊ द्या लिनिअर मॅप नंतर हा श्रेणी व शून्यता X च्या परिमाणांइतकीच आहे तर आम्ही या रँक नुलीटी थेरम बद्दलही चर्चा केली आहे जेथे मॅट्रिकसाठी रँक व नुलीटी ही व्हेरिएबल्सची संख्या आहे जी या प्रकरणात आहे कारण हे ते मधील मॅप आहे जेणेकरुन या डोमेनचे परिमाण येथे X चे परिमाण आहे तर आपल्याकडे मॅट्रिकसाठी जे काही आहे त्यापेक्षा रैंक हा सामान्य परिणाम आहे येथे निष्कर्षापर्यंत येत आहे म्हणून आम्ही लिनिअर मॅपवर चर्चा केली आहे आणि लिनिअर मॅप सिद्ध करण्यासाठी आम्हाला हा लागू करणे आवश्यक आहे तर आम्ही दिलेला मॅप लिनिअर मॅप असल्याचे कॉल करू आणि आपण हे देखील पाहिले आहे की ही मॅट्रिक्स देखील एक लिनिअर मॅप आहेत आणि जर मॅट्रिक्स ऑर्डर m×n असेल तर ते ते घटकांचे मॅप बनवतील आणि A ची ही प्रतिमा A च्या स्तंभ जागेशिवाय काहीच नाही आणि ही प्रतिमा या मॅट्रिक्सची कर्नल या रेखीय मॅपिंग A ची शून्य जागा A शिवाय काही नाही तर हे येथे वापरलेले संदर्भ आहेत आणि आपल्या लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद